आत्ता पर्यत आपण जाणीव आणि अल्पकालीन स्मृती बाबत चर्चा केली आता आपण फक्त दीर्घकालीन स्मृतीवर लक्ष केंद्रित करू मुळात दीर्घकालीन स्मृती ही माहिती खूप खूप जास्त काळासाठी संग्रहित ठेवली जाते या वस्तुस्थितीवर आधारित आहे लक्षात ठेवा अल्पावधी स्मृतीचा टर्मिनल कालावधी तीस सेकंदांचा होता जर आपण एखादी माहिती साठवली आणि त्या नंतर 30 सेकंदानंतर ही आपण पुनर्प्राप्त करू शकलो म्हणजे ही माहिती आता दीर्घकालीन संचयापर्यंत पोहोचली आहे जाणीव स्मृती आणि अल्पकालीन स्मृतीच्या क्षमतेबाबत आपण चर्चा केली की या ठराविक स्मृतीच्या प्रकाराची जास्तीत जास्त क्षमता किती असेल आपण दृश्य स्मृतीच्या बाबतीत क्रमांक 11 ते 16 मध्ये पहिले आहे त्याचप्रमाणे आपण असे म्हणू शकतो की माहितीचा जास्तीत जास्त 40 तुकड्यांपर्यंतचा भाग आपण अल्पकालीन स्मृतीत साठवू शकतो दीर्घकालीन स्मृती संचयनासाठी जास्तीत जास्त अशी संचय मर्यादा नाही म्हणून या दीर्घकालीन स्मृतीत आपण अमर्यादीत कालावधीसाठी माहिती संग्रहित करू शकतो ही या स्मृतीची महत्वाची बाब आहे आता दीर्घकालीन स्मृती ही दोन प्रकराची असते घोषित स्मृती आणि प्रक्रियात्मक स्मृती घोषित स्मृती ही पुन्हा सिमेंटिक आणि एपिसोडिक स्मृतीमध्ये विभागलेली आहे आणि यापुढे एपिसोडिकमध्ये स्मृती ही विशिष्ट स्मृती आणि आत्मचरित्रात्मक स्मृती म्हणून निर्दिष्ट केली जाऊ शकते आपल्या आत्ता पर्यंतच्या चर्चेतून आपण यात आणखी भर घातली आणि प्रामुख्याने आपण स्मृतीचे जाणीव नोंदणी अल्पकालीन साठवण आणि दीर्घकालीन साठवण यात विभाजन केले आहे जाणीव स्मृतीच्या बाबतीत आपण दृश्य आणि ध्वनी स्मृती बद्दल बोलतो आणि आपण हॅप्टिक स्मृतीचा संदर्भघेऊन म्हटलो की मुख्यत दृश्य आणि स्मृतीचे चांगले संशोधन केले गेले आहे आणि म्हणून आपण याबद्दल अल्पावधीत स्मृतीमध्ये चर्चा केली आपण कार्यरत स्मृतीबद्दलही चर्चा केली आता तुम्ही दीर्घकालीन स्मृतीला घोषणात्मक आणि प्रक्रियात्मक स्मृतीमध्ये विभागू शकतात याकडे आपण थोड्या वेळाने येऊ दुसरे म्हणजे जेव्हा तुम्ही स्मृतीकडे सिमेंटीक स्मृती एपिसोडिक स्मृती आणि आत्मचरित्रात्मक स्मृतीच्या अनुषंगाने पाहाल तेव्हा एपिसोडिक स्मृती हि प्रोस्पेक्टीव आणि रेट्रोस्पेक्टीव स्मृती यामध्ये विभागली जाऊ शकते आता आपण काय करू तर आपण एपिसोडिक स्मृतीने सुरवात करू आणि मग आपण आपल्याकडे असलेल्या दीर्घकालीन स्मृतीच्या वेगवेगळ्या बाजू पाहू ज्या आपण आत्ता तक्त्यात पाहत आहोत कॅनडाचे मानसशास्त्रज्ञ ट्युलिंग यांनी पहिल्यांदा एपिसोडिक स्मृती आणि सिमेंटिक स्मृतीत फरक केला आता जर आपण माहिती कशी संग्रहित केली जाते आणि आपण कशा प्रकारे माहिती पुन्हा मिळवितो हे पहिले तर त्यातुन मानव बद्दल रंजक माहिती समोर येईल आपल्याकडे भाषेसाठी खूप चांगली स्मृती आहे आपल्याकडे संगीतासाठी चांगली स्मृती आहे आपल्याकडे आवाजासाठी देखील चांगली स्मृती आहे आता भाषा स्मृती म्हणजे प्रामुख्याने ध्वनीऐवजी अर्थ संचय करणे होय संगीताबाबत रूपरेषा आणि पिच मध्यांतर हे दोन्हीही दीर्घ स्मृतीत साठविले जातात आणि अर्थातच आवाजाच्या बाबतीत चांगली ओळख असणाऱ्या व्यक्तीचा आवाज ओळखणे सहज शक्य आहे परंतु अनोळखी व्यक्तीच्या आवाजाच्या बाबतीत चांगली स्मृती नसते समजा आपण आपल्या पालकांचा बोलविण्याचा आवाज ऐकल्यास आपल्या भावंडांचा बोलविण्याचा आवाज ऐकल्यास आपण सहजपणे ओळखू शकतो तुम्ही अगदी सहजपणे शोधू शकतात आणि फक्त आवाजावरून ओळखतात कि हा बोलविण्याचा आवाज माझ्या वडिलांचा किंवा माझ्या आईचा किंवा माझ्या भावाचा किंवा माझ्या बहिणीचा आहे हे आपण सहज ओळखू शकतो कारण आपल्याकडे परिचित लोकांच्या आवाजाची स्मरणशक्ती असते त्यामुळे हे सोपे होते ही क्लीप पहा एका मुलाने कविता लक्षात ठेवण्यासाठी वास्तविक प्रयत्न केला आहे आत्ताच आपण पाहिलेल्या व्हिडिओ मध्ये आई आपल्या मुलाला शिकण्यासाठी नर्सरीचे गाणे गायला सांगत आहे आता ते मूल त्याची रूपरेषा घेत होते आणि तो अगदी लयीत नक्कल करण्याचा प्रयत्न करीत होता जरी त्याला अचूक शब्द माहित नव्हता आणि अर्थातच हे त्याच्या आई करिता अर्थपूर्ण नव्हते याचबरोबर हे त्या मुलासाठीही याचा काहीही अर्थ नव्हता परंतु तो त्या लयीचा संगीताचा त्वरित आनंद घेण्याचा प्रयत्न करीत होता आता या भागाच्या समाप्तीनंतर जेव्हा मूल मोठे झाले आणि आईला विचारले गेले की तिला तिच्या स्वतःच्या मुलाबद्दल आठवणारे काही महत्त्वपूर्ण क्षण सांगा तर ती मूल जे शब्द वापरत असे ते अचूकपणे आठवू शकेल तिला विशेषतः याची आठवण होईल ज्या घटनेमध्ये त्या मुलाला कसे गायचे आणि कोणत्या प्रकारचे शब्द वापरायचे हे तिला आठवेल आणि तो हे पुन्हा पुन्हा कसे सांगायचा यमकाचे अनुकरण ठीक आहे म्हणून ही मानवी स्मरणशक्तीची एक विलक्षण बाब आहे की आवाज संगीत भाषा याचे खूप चांगले स्मरण ठेवू शकतो आणि या गोष्टींवर अवलंबून असणाऱ्या वैयक्तिक बाबींचेही या गोष्टींसाठी आपली स्मृती खूप खूप चांगली असते आता एपिसोडिक स्मृती आपल्या अनुभवांचे प्रतिनिधित्व करते आणि मुळात ती घटनांची आठवण ठेवते परंतु या घटना क्रमानुसार पुन्हा आठवल्या जातात हे अगदी दूरदर्शनवरील मालिकांसारखे असते ज्या अनेक भागांमध्ये तोडलेल्या असतात अशा प्रकारे मागील घटनांचा आपल्याकडे संग्रह असतो आणि दररोजच्या ह्या घटना वेगवेगळ्या भागात साठवून ठेवल्या जातात म्हणून त्याला एपिसोडिक स्मृती असे म्हणतात जेव्हा आपण आठवतो तेव्हा आपण म्हणतो की मला अजूनही माझा शाळेचा पहिला दिवस आठवतो मला अजूनही मी कॅमेरासमोर दिलेले पहिले व्याख्यान आठवते अशा प्रकारे ही एपिसोडिक स्मृती आहे मुळात एपिसोडिक स्मृती देखील वास्तविक एका विशिष्ट वेळी घेतलेली माहिती असते म्हणजे लक्षात ठेवा येथे वेळ एक महत्वाची भूमिका बजावते ती याठिकाणी मार्गदर्शक ठरते म्हणून सिमेंटिक स्मृतीच्या तुलनेत एपिसोडिक स्मृती हे विसरून जाण्याची अधिक शक्यता असते कारण सिमेंटिक स्मृतीच्या बाबतीत ते अर्थपूर्ण असते एपिसोडिक स्मृतीच्या बाबतीत ज्याला महत्व दिले आहे ती विशिष्ट वेळेची वस्तुस्थिती असते म्हणून आठवतांना सुद्धा आपण काही प्रमाणात चुका करतो आता आपण तश्या प्रकारचे एक उदाहरण पाहू एखाद्याला आपण एखाद्या विशिष्ट घटनेशी संबंधित तथ्ये पुन्हा लक्षात घेण्यास आणि पुनर्निर्मिती करण्यास सांगितल्यास जरी ते एका विशिष्ट कालावधीत घडले होते आपण त्यास सोडून पुढे जातो तर त्याचा एक भाग म्हणजे पुन्हा आठवणे परंतु आपल्याला हे जाणवते की संपूर्ण अनियमितता एपिसोडिक स्मृतीच्या आठवणीत होते एपिसोडिक मेमरीचा एका प्रकाराला प्रत्यक्षदर्शी स्मृती असे म्हणतात याला प्रत्यक्षदर्शी असे म्हणतात कारण त्याला फॉरेन्सिक महत्त्व असते ठीक आहे तुम्ही न्यायालयात साक्ष देण्याचे काम करणारा व्यक्ती हा शब्द ऐकला असेल तुम्ही त्याची साक्ष देत आहात तेव्हा तुम्ही त्याचे साक्षीदार बनता तुम्ही एखादा पुरावा देतात यासाठी तो व्यक्ती मागील माहिती आठवतो तो मुळात एक एपिसोड असतो अशा प्रकारे मागील एपिसोडिक स्मृती आठवून फॉरेन्सिक सेवा दिली जाते यालाच आपण प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असेही म्हणतो कारण एपिसोडिक स्मृतीचा तो एक भाग असतो यात अनियमितताही साठविली जावू शकते सहसा घटनेचा तोंडी अहवाल कदाचित घटनेचे दृश्य आठविण्यामध्ये व्यत्यय आणू शकतो म्हणजे जेव्हा तुम्ही घटनेचे दृश्य आठवितात मग तुम्ही दृश्य स्वरुपात काय आठवतात जेव्हा तुम्ही घटनेवर प्रतिक्रिया देतात तर क्रम आणि तुम्ही तो मौखिकरित्या भाषांतर करता जेव्हा त्या भाषांतरात अडथळ्यांचा परिणाम थोडासा असू शकतो तुमच्या स्क्रीनवर ही प्रतिमा पहा कल्पना करा की तुम्ही रस्त्यावरील एका ठिकाणी उभे आहात आणि तुम्ही दोन कारमधील धडक पाहता सामान्यत जेव्हा दोन कार जोराने धावत असतात आणि त्यांची धडक होते तेव्हा ही धडक सेकंदाच्या काही भागातच होते सामान्यत जर दोन कार वेगाने चालत असतील तर धडक होण्याच्या प्रक्रियेसाठी लागणारा एकूण वेळ हा सेकंदाचा काही भागच असेल अगदी एक सेकंदही पूर्ण होणार नाही जेव्हा या कार प्रत्यक्षात येऊन एकमेकांना धडकतील आणि जे काही घडायचे असेल ते घडेल आता तुम्ही स्वतः कल्पना करा की तुम्ही एका विशिष्ट ठिकाणी उभे आहात जिथे तुम्हाला हा अपघात दिसला आहे ठीक आहे म्हणजे आता स्वत त्या स्क्रीनवर लक्ष केंद्रित करा आणि पहा कि प्रत्यक्षात अपघात कसा झाला आहे ठीक आहे आता काही कालावधी गेल्यानंतर तुम्हाला आठवायला सांगितले कि तुम्ही काय पहिले होते जेव्हा आपण एखादी घटना पाहतो नंतर ती घटना आठवतो आणि आपण मानसिकरित्या कथा पुन्हा कथन करतो तेव्हा आपण त्यात थोडी रंजकता मिसळतो बरोबर आता हे सर्व बाण आपण ज्या जोडण्या केलेल्या आहेत त्या दर्शवित आहेत ठीक आहे ज्यामुळे पुन्हा आठवणे हे अधिक अचूक बनते परंतु कथा बनवताना तुम्ही जो प्रमाणिक प्रयत्न करतात त्यामुळे ती अधिक अचूक बनते प्रत्यक्षात तुम्ही काय केले तर तुम्ही त्याचे तुकडेच केले हा प्रत्यक्षदर्शीं स्मृतीच्या बाबतीतील एक मनोरंजक पैलू आहे 26 नोव्हेंबर 2008 नेहमीच भारताच्या इतिहासात लक्षात राहील कारण याच दिवशी मुंबई हल्ला किंवा 2611 म्हणून ओळखली जाणारी घटना घडली जेव्हा हॉटेल ताज या एका मुंबईतील पर्यटन स्थळावर आतंकवादी हल्ला झाला होता 26 नोव्हेंबर 2008 रोजी हि घटना हॉटेल ताजमध्ये झाली होती चला तर मग आता या घटनेकडे आपण दोन दृष्टिकोनातून पाहू हॉटेल ताज मध्ये झालेल्या या हल्ल्यात एनएसजी कमांडोनी दहशतवादी विरोधी कारवाई भाग घेतला होता ह्या कमांडोने झालेल्या घटनेची माहिती मिळवली आणि ह्या घटनेचा भाग असलेल्या पैकी एक कमांडो बाहेर पडला त्यानी त्या घटनेचे पुनरकथन केले हे एपिसोडिक स्मृतीचे एक उदाहरण आहे जेव्हा कमांडोंची कारवाही सुरु होती तेव्हा तुम्ही हॉटेलमध्ये होतात तेव्हा काय झाले चला तर पाहूया हरियाणाच्या पतौडीचा सुनील कुमार यादव हा 29 वर्षांचा एनएसजी कमांडो आहे हॉटेल ताजमधील शमियाना रेस्टॉरंटचे मॅनेजर श्री अमित हेदेखील या घटनेचे साक्षीदार होते ठीक आहे जरी वेळ हा सारखाच होता तरी तुम्ही ज्या कमांडोने सांगितलेली घटना ऐकली त्यापेक्षा ह्यांची एपिसोडिक स्मृती ही भिन्न आहे कारण अमितचा दृष्टीकोन हा कमांडो पेक्षा वेगळा होता अमित नंतर काय बोलला ते पाहू ज्या क्षणी तो शामियानाकडे वळला आणि गोळीबार सुरू केला आणि माझ्या लक्षात आले की तो कोणालाही सोडणार नाही आता मला काहीतरी करावे लागेल आणि त्याने एक हातबॉम्ब फेकला त्याचा रेस्टॉरंटच्या मध्यभागी स्फोट झाला रेस्टॉरंटच्या दुसर्या बाजूला असलेले लोक सेवक प्रवेशद्वारातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले माझ्या आजूबाजूला सुमारे तीस जण होते 23 अतिथी आणि सात कर्मचारी रेस्टॉरंटच्या दुसर्या बाजूला कोणताही दरवाजा नव्हता मला आठवले कि पूलाच्या बाजूला एक दरवाजा आहे जो ट्रान्सफॉर्मर रूममध्ये टॅप साठी उघडतो आणि तेथून तो दुसर्या बाजूला जातो म्हणून मी अतिथींना सांगितले कि शक्य तितक्या लवकर तिकडे चला त्या वेळी माझ्या लक्षात आले की तेथे एक विदेशी म्हणजे खूप उंच विदेशी तो 6 फूट 6 इंच इतका उंच त्याच्या हाताला गोळी लागल्यामुळे खूपच रक्तस्त्राव होत होता आणि तेथे एक जोडपे रडत होते त्यांनी मला सांगितले की "माझा दहा वर्षांचा मुलगा हे सुरु होण्याच्या फक्त दोन ते तीन मिनिट आधी शौचालयात गेला आहे मला माझ्या मुलाला घ्यायचे आहे आता मी खूप चिंतीत होतो आणि व्यथित झालो होतो म्हणून मी म्हणालो "मॅडम काळजी करू नका मी तुमच्या मुलाला घेऊन येईल " एक कारण म्हणजे मला तिला बाहेर जाऊ द्यायचे नव्हते बहुधा तिचा मृत्यू होण्याची शक्यता होती आणि दुसरे म्हणजे तिने ते ठिकाण उघडकीस आणले असते जेथे तीस लोक लपलेले होते म्हणून मी बाहेरच्या बाजूला गेलो तेथे एक तेथे पॅसेज होता मी एका टोकाला होतो आणि दहशतवादी दुसर्या टोकाला होते त्याने सुरुवात केली त्याने माझ्याकडे पाहिले आणि गोळीबार चालू केला मी किंचाळलो आणि मी तेथून बाजूला जाण्याचा प्रयत्न केला त्याने माझ्यावर हातबॉम्ब फेकला वास्तविक तो आवाज मी ऐकला मला वाटले की तो आवाज माझ्या मागे फक्त तीन फूट अंतरावर होता मी किंचाळलो आणि मी उडी मारली आणि त्या वेळी मला अस वाटलं की मी मरणार आहे पण माझे नशीब इतके चांगले होते की हातबॉम्ब त्यावेळी फुटला नाही मी परत आलो मी त्या जोडप्याला सांगितले की तुमचा मुलगा ठीक आहे माझ्यावर विश्वास ठेवा दरम्यान त्या व्यक्तीने जोरदार गोळीबार सुरु केला माझे वरिष्ठ आले आणि त्यांनी तो दरवाजा उघडला ते तात्काळ ट्रान्सफॉर्मर रूममधून बाहेर आले ताबडतोब टॉप व्हॅन थांबली आम्ही त्या पाहुण्यांना घेवून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये गेलो तुम्हाला माहित आहे माझे 26 तारखेनंतर जे काही आयुष्य आहे ते ईश्वराच्या कृपेमुळे आहे नाहीतर मी 26 तारखेला मरण पावलो असतो मुंबईत ताज हॉटेल शिवाय सीएसटी स्थानकही अस एक ठिकाण होते जेथे दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि बऱ्याच ठिकाणी निरपराध लोकांना ठार मारले सेबॅस्टियन डिसोझा हा फोटो पत्रकार यावेळी तिथे उपस्थित होता तो तिथे हजर होता त्याने असंख्य छायाचित्रे काढली आणि ती सेबॅस्टियन डिसोझाच्या लेन्समधून घेतली गेली होती दुसर्या दिवशी सकाळी संपूर्ण भारतीयांना सीएसटी स्टेशनवर प्रत्यक्षात काय घडले याची माहिती झाली आता जेव्हा सेबॅस्टियन डिसोझाला परत सीएसटी स्थानकात नेले गेले आणि त्या संध्याकाळी झालेल्या घटनेत त्याने जे पाहिलं ते परत आठवायला लावले तेव्हा तो काय म्हणाला बातमी छायाचित्रकार सेबॅस्टियन डिसोझा मुंबई मिररचे फोटो संपादक तेथे काय घडल ते दाखवत आहेत त्यावेळी नेमकं काय घडले आणि त्या दिवशी आपण ती छायाचित्रे कशी घेतली त्यावेळी साधारणता साडे नऊ वाजले होते आम्ही टर्मिनस 2 वर मोठे स्पोट झाल्याचे ऐकले आपल्याला माहित आहे की तो तोफगोळे आणि बॉम्ब स्फोटचा आवाज होता आणि जेव्हा मी बाहेर जाण्याच्या दिशेकडे पहिले जिथून रेल्वे येते तेव्हा मला बॅग घेवून जाणारी दोन मुले दिसली ते दहशतवादी दिसत नव्हते तर ते कुठे तरी सहलीला चालले आहे असे वाटत होते यानंतर कॉन्स्टेबलने येथून तात्काळ गोळीबार केला आणि दहशतवाद्यानी त्यानंतर गोळीबार केला मग एक दहशतवादी एका बाजूला गेला तर दुसरा इकडच्या बाजूला आला मग मी दुसऱ्या रेल्वेच्या बाजूला गेलो तो बाहेर आला आणि त्याने गोळ्या झाडायला सुरवात केली दोन्ही काहीतरी बोलले ते काय बोलले माहित नाही त्यातील एकाने बॅग खाली ठेवली ते बाजूला गेले ते रेल्वेच्या मागच्या बाजूला गेले मग मला जाणवले कि हे माझ्यासाठी नाही मी रेल्वेमधून बाहेर आलो आणि त्यांनी जिथून सर्व गोळीबार केला होता तिथे गेलो मी पहिले की माझ्याबरोबर जो पोलीस होता तो मृत्यूमुखी पडला होता मी खूप सावध झालो होतो कारण मी काही केले असते तर माझा त्वरित मृत्यू झाला असता कदाचित तुम्हाला मला बघण्याची संधी मिळाली नसती मला थोडी भीती वाटली होती बऱ्याच वेळा मी त्यांना दिसणार नाही अशी काळजी घेत होतो खूप कमी वेळा मी त्यांना दिसलो अधिकाधिक छायाचित्रांसाठी मी त्यांचा पाठलाग करत होतो आपण बरीच उदाहरणे घेत आहोत कारण आपल्याला एपिसोडिक मेमरी कशी कार्य करते ते समजून घ्यायचे आहे एका गोष्टीची आपण चर्चा केली की ही स्मृती विशिष्ट वेळेसंदर्भात आहे दुसरी गोष्ट ती विशिष्ट घटने संदर्भात असते म्हणजे ती विशिष्ट घटनेचे निवेदन करते आणि ते महत्वाचे असते म्हणून आपण ते संचयित करतो आपण बघितलेल्या दहशतवादी हल्ल्याचे ही सर्व दुर्मिळ उदाहरणे आहेत हा एक दुर्मिळ अनुभव आहे मला हा तुम्हाला दाखवायला आवडेल 22 मे 2010 रोजी सकाळी साडेसहा वाजता एअर इंडिया एक्सप्रेसचे दुबई हून मंगलोरला जाणारे विमान 812 चा मंगळलोर आंतरराष्ट्रीय विमानतळावर अपघात झाला तेव्हा केवळ आठ प्रवासी वाचले आणि त्यातील दोन जणांनी नंतर त्यांचा अनुभव सांगितला तो पहा आपण येथे जे पाहिले ते खरोखर आश्चर्यकारक होते ज्याप्रकारे दोन प्रवाशानी अत्यंत कमी शक्यता असताना मृत्यूवर विजय मिळविला होता त्यांनी प्रत्यक्षात विमान उड्डाणातील प्रसंग आठवण्याचा प्रयत्न केला तेथे बसलेला धक्का ते आठवत होते जेव्हा विमानाला जमिनीवर आदळले असल्याचे जाणवले होते आणि प्रत्यक्षात काय घडले तेव्हा ते विमानाच्या आत बसले होते आणि त्यांना ते पहिले होते ते घटनांचा संपूर्ण क्रम पुन्हा तयार करतात प्रत्यक्षात तिथे काय झाले होते ठीक आहे ही सर्व एपिसोडिक स्मृतीचे उदाहरणे आहेत आपल्या सर्वांना माहित असलेली ही सर्व उदाहरणे होती कारण ती इतिहासातील ऐतिहासिक घटना होती परंतु आपण आपल्या स्वतच्या जीवनाचा अनुभव आठवाल तर आपल्या लक्षात येईल की आपल्याकडे हजारो एपिसोडिक स्मृतींचा साठा असतो कारण आपण त्यास विशिष्ट महत्त्व प्रदान करतो म्हणूनच ते एपिसोडिक स्मृतीवर परिणाम करणारे हे सर्व घटक आहेत अर्थात पहिला म्हणजे त्या घटनांच्या संख्या आणि घडण्याच्या कालावधी पेक्षा त्या घटनेचे महत्व होय ही वेगळ्या प्रकारची माहिती साठवण्यासाठी कशा प्रकारचे अध्ययन करण्यात आले जर तुम्ही काहीतरी अधिकाधिक सराव केला असेल तेव्हा आपणास ते अधिक चांगले आठवण्याची शक्यता असते जर तेथे कोणत्याही स्पर्धात्मक घटना असतील एकाच वेळी दोन महत्त्वपूर्ण घटना घडत असतील तर पहिल्या आणि दुसर्या घटनेतील क्षणिक अंतर काय आहे याची एक महत्वाची भूमिका असते जर दोन्ही तितकेच महत्त्वपूर्ण आणि तात्पुरते असतील तर तेथे दोन्हीमध्ये अंतर संबंध किंवा बराच फरक असू शकतो जर तेथे वितरण रचना असेल तर एक घटना आधी झाली आणि दुसरी घटना नंतर थोड्या वेळाने होते नंतर आपल्याला या माहितीचा सराव करण्यासाठी वेळ आणि जागा मिळेल आणि आता ती एपिसोडिक स्मृतीत साठवली जाईल दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे प्रक्रिया करण्याचा प्रकार होय ठीक आहे म्हणजे तुम्ही आत्ताच श्री अमित यांना ऐकले त्यांनी आपल्या मुलाखतीच्या शेवटी सांगितले की 2611 नंतरचे जीवन हे त्याच्यासाठी एक वरदान आहे त्यांनी अशा प्रकारे विश्लेषण केले म्हणजे तुम्ही अनुभवाचे विश्लेषण कसे करतात त्यावर ती घटना तुमच्या किती आठवणीत राहील हे ठरते तसेच तुम्ही आठवलेल्या माहितीच्या अचूकतेची पातळी यावरून ठरते तिसरे आणि अधिक महत्त्वाचे म्हणजे तुम्ही संग्रहित करत असलेली माहिती कशी मिळवली हे देखील आहे हे तुम्ही तुमच्या पीसी मध्ये फाईल जतन करून ठेवता तेव्हा फाईलला नाव देणे जसे असते त्यासारखे आहे उदाहरणार्थ माझ्याकडे एखादी घटना आहे ठीक आहे उदाहरणार्थ आजची तारीख मी ते फाईलचे नाव म्हणून देतो आणि मला माहित आहे की तारीख वापरुन माझा शोध सहज पूर्ण होतो म्हणून मला या क्षणी काय घडले हे शोधायचे असल्यास मी फक्त या तारखेचे नाव असणारी फाइलचा शोध घेईल अशी स्थिती येऊ शकते जेव्हा मी फाईलला तारखेचे नाव न देता घटनेचे नाव दिलेले असेल ठीक आहे म्हणजे जर माझा सेमिनार असेल माझे व्याख्यान असेल मी काही इतर आमंत्रित व्याख्यानांसाठीही जात असेल तेंव्हा मी फाईलला वेगवेगळी नावे दिलेली असतील त्याचप्रमाणे मला खात्री आहे की आपण आपल्या पीसी वर छायाचित्रे संग्रहित करतो तेव्हा आपण एक फोल्डर तयार करतो आणि त्या फोल्डरला नाव देतो उदाहरण म्हणून समजा जर तुम्ही एखाद्या पर्यटन स्थळावर गेले असाल म्हणजे समजा तुम्ही आग्राला गेलात तर तुम्ही आग्रा नावाचे फोल्डर तयार कराल तुम्ही कानपूरला आलात तर कानपूर हे नाव दिले आग्राची छायाचित्रे आग्रा फोल्डरमध्ये संग्रहित केलेली आहेत कानपूरची छायाचित्रे कानपूर नावाच्या फोल्डरमध्ये संग्रहित आहेत आणि हाच संदर्भ असतो जो आपण स्वतःला देत असतो कारण पुढील वेळी तुम्हाला ही छायाचित्रे पहायची असल्यास ज्या फोल्डरला आग्रा नाव दिलेले आहे ते पाहिल्यास तुम्हाला आग्राचे फोटो पाहायला मिळतील म्हणजे सर्व भाग ठीक आहे आपण दिलेला कोड हा वेळ आहे आणि आपण म्हणतो मला आठवते जेव्हा मी संध्याकाळी सीएसटी स्टेशनवर होतो तेव्हा या ट्रेनची वाट पहात होतो जिचा डिपार्चर टाईम समजा 6 वाजता आहे आणि 558 अशी वेळ झाली आहे जेव्हा हा अपघात झाला जेव्हा ही घटना घडली ठीक आहे म्हणजेच हे पुन्हा सूचना मिळवण्या सारखे चांगले काम करते आणि माहित असलेल्या बाबतीत पुन्हा माहिती मिळविणे अधिक कार्यक्षमतेने होते तुम्हाला घटनेची आठवण होणे यामुळे सोपे होते तसेच माहिती स्मरणशक्ती अगदी अचूक असते कारण मिळवलेली माहिती बरोबर असते अर्थातच आपण महत्वा बद्दल बोलत आहोत म्हणजेच एपिसोडिक स्मृती ही संदर्भ आधारित असते आणि ज्या संदर्भात हे झाले आहे ते बरोबर म्हणजे जेव्हा तुम्ही माहिती पुनर्प्राप्त करता तेव्हा तुम्ही कोणत्या संदर्भात माहिती पुनर्प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजे ज्या संदर्भामध्ये ते संग्रहित केले गेले आहे आणि ज्या संदर्भात आपण जास्तीत जास्त पुनर्प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामधील जुळणी आपणास अधिक चांगली आठवत असेल तर ती अधिक चांगली असते आणि निश्चितच संदर्भाबरोबर स्थिती देखील एक भूमिका पार पाडते म्हणून एपिसोडिक स्मृतीची पुनर्प्राप्ती ही स्थितीवर देखील अवलंबून असते जेव्हा आपण याचा अनुभव घेतो तेव्हा आपण कोणत्या मनःस्थितीचे असतो ठीक आहे म्हणजे जेव्हा दहशतवादी हल्ला झाला त्याच वेळी तुम्ही स्टेशनवर आला होता आणि जेव्हा तुम्ही त्या अनुभवाची आठवण काढता तेव्हा तुम्ही ज्या स्थितीत आहात त्या स्थितीतच असतात म्हणून त्यावेळेस असलेल्या तुमच्या भावना भावनिक उत्तेजना तुमच्या अनुभवात असतात नंतर जेव्हा तुम्ही त्याच्या जवळ असता तुम्हाला ते पुन्हा आठवण्यास सांगितले जाते तेव्हा तुमच्या भावनिक उत्तेजना एक महत्वाची भूमिका पार पडतात बरोबर अनुभव त्यावेळचा भावनिक अनुभव आणि या क्षणी असलेला भावनिक अनुभव ठीक आहे त्यावेळी तुम्ही किती किंमत मोजली होती आणि आता त्याची किती किंमत मोजली आहे हे तुम्ही जाणता जर हे दोन परस्पर व्यापक असतील तर हे एक विलक्षण माहितीची पुनर्प्राप्ती म्हणून कार्य करेल ठीक आहे म्हणजे आपण काय चर्चा केली तर घटना विशेष असते वेळ ही विशेष असते म्हणजेच दिलेल्या वेळी घडलेली घटना होय बरोबर हे एक भाग म्हणून आठवणे ही एपिसोडिक स्मृती असते ठीक आहे आपण एपिसोडिक स्मृतीची चांगली उदाहरणे पाहिली आहेत सरावाचा कालावधी घडणाऱ्या दोन घटनांमधील अंतर प्रक्रिया किती होते आपण माहिती संग्रहित करण्याचा प्रयत्न कसा करतो फाईलचे नाव आपण देण्याचा प्रयत्न करतो आणि अर्थातच स्थिती आणि घटना त्या प्रमाणात घडते आणि कोणतीही आठवण केली जाते म्हणजे हे एपिसोडिक स्मृतीवर परिणाम करणारे हे प्रमुख घटक आहेत